आपल्याला आता समजले आहे की दिलेल्या करंटसाठी ट्रान्झिस्टर ला बायस करताना तिथे निगेटिव्ह फीडबॅक अंतर्भूत असतो कॉन्स्टंट VGS बायसिंग मध्ये ज्याप्रमाणे तुम्ही MOS ट्रान्झिस्टर च्या गेट आणि सोर्स दरम्यान VGS अप्लाय करता हे तितकेसे सोपे नाही परंतु हे असे असले तरी ते केले जाते आणि यालाच MOS ट्रान्झिस्टर आणि इतर प्रकारच्या ट्रान्झिस्टर बायसिंगसाठी देखील प्राधान्य दिले जाते तर ते कशाप्रकारे करायचे ते पाहू या तर MOS ट्रान्झिस्टरमध्ये ड्रेन करंट ID ड्रेन ते सोर्स पर्यंत फ्लो होतो म्हणून आपण ड्रेन टर्मिनल किंवा सोर्स टर्मिनलवर ड्रेन करंट मिळवू शकतो तसेच आपल्याला जे नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे गेट सोर्स व्होल्टेज VGS आणि सामान्यत हे सोपे आहे जर आपण एक टर्मिनल कॉन्स्टंट constant स्थिर ठेवले आणि फक्त दुसरे टर्मिनल वेरी vary बदललेकेले म्हणजेच गेट किंवा सोर्स या दोन पैकी एकाचे व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवले तर दुसरे टर्मिनल वेरी होईल म्हणजे गेट किंवा सोर्स वर वेगवेगळे व्होल्टेज वापरले जाऊ शकते मला येथे सांगायचे आहे की ड्रेन करंट मिळवण्या च्या दोन शक्यता आहेत आणि व्होल्टेज VGS वेरी करण्यासाठी टर्मिनल निवडण्याच्या दोन शक्यता आहेत तर अशा रितीने एकूण चार संभाव्य बायस सर्किट्स आहेत म्हणजेच आपण ड्रेन मधील करंट मोजू शकतो ड्रेन वर आपण करंट कम्पॅरिझन करतो आणि अशा प्रकारे गेट व्हेरी करू शकतो आणि त्याचप्रमाणे मी सोर्स वर मोजू किंवा तुलना करू शकतो आणि सोर्स व्होल्टेज नियंत्रित करू शकतो आणि तसेच इतर दोन शक्यता अशा आहेत की ड्रेन वर आपण मोजू शकतो आणि सोर्स व्होल्टेज नियंत्रित करू शकतो आणि सोर्स वर आपण मोजू शकतो आणि गेट व्होल्टेज नियंत्रित करू शकतो ट्रान्झिस्टर मध्ये कॉन्स्टंट ड्रेन करंट स्थापित करण्याचे चार प्रकार आहेत आपण त्यांचा एक एक करून अभ्यास करू म्हणून प्रथम आपण ही पहिली बाब घेऊया इथे आपण ड्रेन टर्मिनलच्या करंट चे कम्पॅरिझन करू म्हणजे आपण इथे ड्रेन टर्मिनल चा करंट मोजू आणि याची तुलना आवश्यक असलेल्या करंट सोबत करू आणि गेट व्होल्टेज नियंत्रित करू सोर्स व्होल्टेज फिक्स राहील